मागील लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंटरनेट रिव्होल्यूशन आणि तिसरी वेव्ह म्हणजे सध्या सुरू असलेली इंडस्ट्रियल इंटरनेट रिव्होल्यूशन याबद्दल बोललो त्यासोबतच आपण पाहिले की इंडस्ट्रियल आय ओ टी देखील प्रसिद्ध झाले आहे जेव्हा आपण बोलतो किंवा इंडस्ट्रियल इंटरनेट किंवा इंडस्ट्रियल आय ओ टी याबद्दल बोलतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने मुळात सेन्सिंग अँड अॅक्ट्युएशन असते सेन्सिंग अँड अॅक्ट्युएशन खूप महत्त्वाचे असते त्यानं त्यानंतर कनेक्टिविटी कम्युनिकेशन अॅनालॅटिक्स व इतर इशू येतात सेन्सिंग अँड अॅक्ट्युएशन बद्दलचे इंट्रोडक्शन माहिती घेताना आपल्याला सेन्सर बद्दल माहिती असणे आवश्यक आहे मी तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे आय ओ टी कनेक्टिविटी साठीचे सेन्सर्स दाखविले आहे इंडस्ट्रियल आय ओ टी च्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेंसर परफॉर्मन्स हायर लेव्हल ला असतो अशा प्रकारचे सेन्सर्स खूप ऍक्युरेट असतात आणि ते दीर्घ पल्यासाठी लॉंग दुरेशन साठी काम करतात पुन्हा एकदा आठवण म्हणून सांगतो जेव्हा आपण आय आय ओ टी याबद्दल बोलतो ते म्हणजे खऱ्या अर्थाने मुळात इंडस्ट्री स्पेसिफिक ऍप्लिकेशन्स असलेले आय ओ टी असते इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट साध्य करावे लागतात परंतु आय आय ओ टी साठी आय ओ टी प्रमाणे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर कोअर टेक्नॉलॉजी आहे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर डेटा कलेक्शन आणि सिस्टम मध्ये डायनामीकली चेंज करण्याचे बॅकबोन आणि कोअर कंपोनेंट आहेत आय आय ओ टी डेटाचे सेन्सर प्रायमरी सोर्स असतात विविध प्रकारचा डेटा निरनिराळ्या सेन्सर कडून सेन्स केला जातो सेन्सरचे अनालॉग किंवा डिजिटल असे दोन प्रकार असतात इंडस्ट्रियल सिनारओ मध्ये डिप्लाय केलेले सेन्सर खूप मोठ्या प्रमाणावर अनालॉग आणि डिजीटल डेटा बिग डेटा कलेक्ट करतात बिग डेटा बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये बोललो आहोत पाहिल्या आहेत जर आपल्याकडे इंडस्ट्री स्केल सेन्सर डिप्लाय असतील आणि ते एकमेकांशी तसेच वेगवेगळ्या मशीनशी कनेक्ट असतील तर सर्व बिग डेटा प्रॉपर्टीज मुळात डेटा मध्ये येणार आहेत सेन्सरद्वारे गोळा केलेला डेटा इंटेलिजन्स ने पॉवर करणे आवश्यक आहे गोळा केलेला डेटा नॉलेज आणि इन्फॉर्मशन साठी प्रोसेसिंग करणे आवश्यक असते प्रोसेसिंग नंतर अनालिसिस स्टेप असते रिअल टाईम मध्ये गोळा केलेल्या डेटाचे प्रोसेसिंग केले जाते रियल टाईम अॅक्ट्युएशन देखील केले जाते त्याचा उपयोग कंट्रोल डिसिजन घेण्यासाठी होतो इंडस्ट्रीमध्ये सेन्सिंग ची आवश्यकता असते इंडस्ट्रीज वापरल्या जाणाऱ्या सेन्सर्स मुळे हायर डिग्री ऑटोमेशन प्रमोट करायला प्रॉटडक्टिविटी वाढवायला प्रॉडक्टची क्वॉलिटी सुधारायला प्रोसेस क्वॉलिटी सुधारण्यास मॅन्युफॅक्चरिंग क्वॉलिटी सुधारण्यास तसेच ओव्हर ऑल सेफ्टी आणि मशिनरी डाऊन टाईम कमी होण्यास मदत होते इंडस्ट्रियल स्टॅंडर्ड च्या रिक्वायरमेंट नुसार रिलायबल सेन्सिंग हवे असते सेन्सिंग हे लो कॉस्ट आणि अॅक्ट्युएशन तसेच नेटवर्क कंनेक्टिविटी सोबत हवे लो कॉस्ट पण हायर रिलायबल सेन्सिंग रिक्वायरमेंट म्हणजे काय लो कॉस्ट म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरणार आहोत एखादा सेन्सर खूप कॉस्टली असू नये जो फक्त एखाद्याच मशीन ला वापरता येऊ शकतो इंडस्ट्रियल इंटरनेटच्या अस्तित्वामुळे आपल्याला वेगवेगळे मशीन आणि त्याच प्रमाणे वेगवेगळे सेंसर इंटरनेटवर एकमेकांशी कनेक्ट करावे लागतात अशाप्रकारे सेन्सर्स रीप्लीकेशन आणि स्केलिंगअप करण्यासाठी स्वस्त असणे आवश्यक असते नाहीतर मल्टिपल सेंसर निरनिराळ्या मशीनवर डिप्लाय करता येणार नाही म्हणूनच ते स्वस्त असणे आवश्यक असते सेन्सर्सला दीर्घकाळापर्यंत मशीनवर एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये असतांना देखील काम करावे लागते म्हणून हायर परफॉर्मिंग असणे आवश्यक असते सेन्सर्स रिलायबल असायला हवेत कारण त्यांना केवळ दीर्घकाळापर्यंत काम करायचे नसून तर त्यांनी दिलेल्या डेटावर भरवसा ठेवता यायला हवा सेन्सर कडून येणारा डेटा ऍक्युरेट आणी रिलायबल असायलाच हवा या आणि अशा प्रकारच्या रिक्वायरमेंट इंडस्ट्री रिलेटेड सेंसर कडून असतात मी तुम्हाला काही सेन्सर्स दाखवू इच्छितो वर स्लाईडमध्ये एक कार्बन मोनॉक्साइड सेन्सर दुसरा मिथेन सेन्सर तिसरा ऑक्सीजन सेन्सर इत्यादी दाखविले आहेत मिथेन सेन्सर ला खालच्या बाजूने तीन पिन असतात ऑक्सीजन सेन्सर ला देखील कनेक्टिविटी साठी तीन पिन असतात अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या सेन्सर्सचे सॅम्पल दाखविले आहे हे सेन्सर्स इंडस्ट्री ग्रेड हायर परफॉर्मन्स हायर इफिशियंशी आणि रिलायबल असतात आणि बाजारात मिळणाऱ्या स्वस्त सेन्सर्स पेक्षा ते खूपच रिलायबल असतात उदाहरणार्थ मिथेन सेन्सर मिथेन सेन्सर ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट मध्ये मिथेन कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यूअसली मेजर करत असतो या मिथेन सेन्सरचे ऑपरेटिंग तपमान बरेच विस्तृत स्पेक्ट्रम आहे अंदाजे उणे 20 अंश सेंटीग्रेडपासून सुमारे 55 अंश सेंटीग्रेड पर्यंत हे मिथेन सेन्सर कार्य करू शकते हे मिथेन सेन्सर न्यूक्लिअर पॉवर प्लांट अंडरग्राउंड मायनिंग या प्रकारच्या धोकादायक एन्व्हायरमेंट कार्य करू शकतात हे मिथेन सेन्सर्स वेगवेगळ्या सेफ्टी क्रिटिकल एन्व्हायरमेंट मध्ये हे कार्य करू शकतात मिथेन सेन्सर्स ची सेन्सिटिव्हिटी 24 ± 4 मिलीहोल्ट पर परसेंटेज मिथेन असते म्हणजे मिथेन मध्ये चेंज होणाऱ्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल हायली सेन्सिटिव्ह असते आता आपण इलेक्ट्रोकेमिकल कंपोझिशन फॅब्रिकेटेड असलेला ऑक्सीजन सेन्सर पाहूया ऑक्सीजन सेन्सर हायली ऍक्युरेट असतात आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारे कोणतेही चेंज डिटेक्ट करतात ऑक्सीजन सेन्सर रिजिड रोबस्ट आणि कोणत्याही ही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन व्हेरिएशन टेंपरेचर व्हेरिएशन मध्ये काम करतात त्यांना आउटपुट सिग्नल देखील असतो त्याची रेंज हवेत 0 02 मिली एंपियर इतकी असते स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे मिथेन आणि ऑक्सीजन सेन्सर्स आहेत तिसरा म्हणजे नॉर्मल अशाप्रकारचा कार्बन मोनॉक्साईड किंवा जनरल गॅस सेंसर आहे हा सेंसर कार्बन मोनॉक्साईड मध्ये होणारे चेंजेस बद्दल सेन्सिटिव्ह असतो

कार्बन मोनॉक्साईड सेन्सर डिटेक्टिंग रेंज 20 पीपीएम ते 2000 पीपीएम असते कार्बन मोनॉक्साईड सेन्सर कारमध्ये तसेच इतर इंडस्ट्री अप्लिकेशन मध्ये कार्बन मोनॉक्साईड कॉन्सन्ट्रेशन मॉनिटरिंग साठी मेंटल कंडिशनवापरला जातो अशाप्रकारे सर्व सेन्सर हे इंडस्ट्री ग्रेड सेन्सर्स आहेत हे सेन्सर्स हायली ऍक्युरेट आणि ज्या प्रकारचा गॅस सेन्स करायचा आहे त्याबद्दल हायली सेन्सिटिव्ह आहेत हे सेन्सर्स रोबस्ट आहेत ते ब्रॉड टेंपरेचर रेंज तसेच वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन व्हेरिएशनमध्ये कार्य करतात या आणि अशा प्रकारच्या विशिष्ट रिक्वायरमेंट इंडस्ट्रियल एप्लिकेशनच्या असतात आता आपण पुढे जाऊ इंडस्ट्रियल सेन्सिंग बद्दल डिटेलमध्ये बोलूया जेव्हा आपण इंडस्ट्रियल सेन्सिंग बद्दल बोलतो तेव्हा हा त्या ठिकाणी कवेंशनल सेन्सर्स बऱ्याच आधीपासून म्हणजे दशकभरापासून असतात पण आता नवीन प्रकारचे सेन्सर्स आय ओ टी आणि इंडस्ट्रियल आय ओ टी साठी प्रसिद्ध झाले आहे इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टीम च्या कवेंशनल सेन्सिंग प्रकारात फीडबॅक आणि ऑटोमेशन प्रोसेस इनव्हॉल्व असतात ऑटोमेशन प्रोसेस सेन्सिंग किंवा फीडबॅक वर आधारित स्पेसिफिक एप्लीकेशन रिक्वायरमेंट नुसार ऍक्शन घेतात त्यासाठी कवेंशनल सेन्सर्स मी मागे म्हटल्याप्रमाणे बऱ्याच आधीपासून असतात नवीन प्रकारचे सेन्सर इंटेलिजंट पद्धतीने डेटा गोळा करतात तसेच इंटरनेट बरोबर कनेक्ट होतात नवीन प्रकारच्या सेन्सरचे इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्स्टॉलेशन होत असून इंडस्ट्री प्रोसेस इफिशियंट होत आहे त्यामुळे इंडस्ट्रियल आय ओ टी खूप एक्सायटिंग होत आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कवेंशनल सेन्सर्स पेक्षा कॉनटेम्पओरियरी सेन्सर्स नवीन आहेत इंटरनेटला कनेक्ट करता येतात म्हणजे अशा प्रकारचे सेंसर इंडस्ट्रियल इंटरनेट किंवा इंडस्ट्रियल आय ओ टी एप्लीकेशन ला कनेक्ट करता येतात हे सेन्सर खूप खूप इंटेलिजंट आहेत त्यांच्याद्वारे प्रॉडक्ट लाईफ टाईम लूप इफिशियंशी सेफ्टी रिलायबिलिटी आणि इतर काही प्रॉपर्टीज या कॉनटेम्पओरियरी सेन्सर मुळे सेन्स करता येतात पण सर्व प्रकार कोणता सेन्सर सपोर्ट केला जातो आणि एप्लीकेशन टाईप यावर आधारित आहे तसेच सेन्सरच्या एट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टीज यावर अवलंबून आहे साधारणतः कॉम्पिटंट इंटेलिजंट रोबस्ट सेन्सरची प्राईस देखील जास्त असते परंतु सेन्सर इतकेही जास्त महाग असू नये की जेणेकरून बऱ्याच आय आय ओ टी एप्लिकेशन्समध्ये सहजपणे वापरता येणार नाही तर स्मार्ट सेन्सर असे आहेत ज्यात प्रोसेसर आणि डेटा नेटवर्कसह कम्युनिकेशन संप्रेषण करण्यासाठी लहान मेमरी आणि स्टँडर्ड फिजिकल कनेक्शन कनेक्शन आहे हेच स्पेसिफिकेशन ट्रिपल 1451 स्टॅंडर्ड प्रमाणे आहेत आपण स्मार्ट सेंसर ज्याला मेमरी आणि कनेक्टिविटी आहे त्यांच्याबद्दल बोलत आहोत स्मार्ट सेन्सरमध्ये समाविष्ट असलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये मल्टीपॅरामीटर सेन्सिंग युनिट असणे शक्य आहे मल्टी पॅरामीटर सेन्सिंग म्हणजे एकाच सेन्सरद्वारे भिन्न पॅरामीटर्स एकाधिक पॅरामीटर्स मोजणे शक्य आहे उदाहरणार्थ एकाच सेन्सरचा वापर एकाधिक गॅस मोजण्यासाठी केला जाऊ शकतो आपल्याकडे एनालॉग डिटेक्शन सर्किट डिजिटल सिग्नल कंडिशनिंग युनिट आणि बस इंटरफेसिंग युनिट आहे हे भिन्न घटक स्मार्ट सेन्सर कॉन्फिगर करण्यासाठी वापरले जातील हे मल्टीपॅरामीटर सेन्सिंग म्हणजे काय एनालॉग डिटेक्शन सर्किट काय आहे ते मी नुकतेच सांगितले बहुतेक सेन्सर मुळात एनालॉग सेन्सर असतात सेन्सर इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी आणि मल्टिपल इंटेलिजंट टास्क करण्यासाठी एनालॉग सिग्नल डेटा डिजिटल डेटा मध्ये कन्वर्ट करावा लागतो त्यासाठी एनालॉग सिग्नल डिटेक्शन सर्किट लागते त्यानंतर डिजिटल सिग्नल कंडिशनिंग सर्किट लागते एनालॉग सिग्नल डेटा गोळा झाल्यानंतर डिजिटल सिग्नल कंडिशनिंग सर्किट तो डेटा डीजिटाईझ करते डीजिटाईझ करण्याआधी काही स्वरूपात कंडिशनिंग लागते एनालॉग सिग्नलचे कंडिशनिंग वेगवेगळ्या माध्यमातून केले जाते उदाहरणार्थ सिग्नलचे अंपलिफिकेशन फिल्टरिंग आणि नंतर डिजिटायझेशन हे मूलतः डिजिटल सिग्नल कंडिशनिंग युनिटचे कार्य आहे आणि मग आपल्याकडे एकूण बस बरोबर कनेक्ट करण्यासाठी इंटरफेसिंग युनिट आहे तर हे इंटरफेसिंग युनिट आपल्याला या भिन्न सेन्सर्सला माहिती बसशी जोडण्यास मदत करेल आता आपण स्मार्ट सेंसर नोडचे आर्किटेक्चर पाहूया स्मार्ट सेन्सर नोडमध्ये सेन्सिंग युनिट असते ज्यात पुन्हा सेन्सर एनालॉग डिटेक्शन सर्किट असते हे सिग्नल कंडिशनिंग सर्किट किंवा कंपोनेंट आहे आणि हा सिग्नल कंडीशनर खरेतर न लागणाऱ्या सामग्रीचे अंपलिफिकेशन फिल्टरींग यासारख्या गोष्टी करेल सिग्नल कंडिशनर त्यानंतर आपल्याकडे एडीसी अॅनालॉगचे डिजिटल कन्व्हर्टर आणि प्रोसेसर आहे प्रोसेसर वर सर्व प्रकारचे प्रोसेसिंग वेगवेगळ्या ऍलगोरिदमचे कॉम्प्युटेशन आणि एक्झिक्युशन होते तर स्मार्ट सेन्सर नोड आणि इंटेलिजेंट सेन्सर नोड्समध्ये हे मुळात खूप महत्वाचे आहे इंटेलिजेंन्स अल्गोरिदमद्वारे येते आणि या अल्गोरिदम मुळात या प्रोसेसरवर चालवता येतात कम्युनिकेशन युनिट मेमरी युनिट सारख्या भिन्न कंपोनेंटसह यूजरला इंटरफेस करता येते शेवटी या सर्व प्रक्रियेच्या आधारे काही अॅक्ट्युएशन प्रकारचे कार्य करावे लागेल अॅक्ट्युएटरची मदत लागेल डिजिटलचे अॅनालॉग कन्व्हर्टर या प्रोसेसमध्ये मदत करतो स्मार्ट प्रकारचा सेन्सर मल्टिपल फंक्शन करू शकतो म्हणजेच मल्टिपल पॅरामीटर्स जसे की टेंपरेचर लाईट प्रेशर आर्द्रता इत्यादी सिंगल स्मार्ट सेन्सर नोडचे पुढील महत्त्वपूर्ण कार्य आहे मेजर केलेला डेटा कम्युनिकेट करणे डेटा कॅलिब्रेशन आणि डेटा भरपाई करणे इतर कंपोनेंट म्हणजे अॅनालॉगचे डिजिटल कन्वर्टर आणि डिजिटलचे अॅनालॉगचे कन्वर्टर अनेक सिग्नल प्रक्रिया पद्धती लागू करण्यासाठी एनालॉग डेटाला डिजिटल रूपांतरण आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपण डेटाला डिजिटल बनवत नाही तोपर्यंत डिजिटल सिग्नल प्रक्रिया पद्धती लागू केल्या जाऊ शकत नाहीत तर रिलायबल आणि ऍक्युरेट डेटा मिळविण्यासाठी डिजिटल सिग्नल प्रक्रिया पद्धती लागू केल्या पाहिजेत पुढचे महत्त्वाचे फंक्शन म्हणजे सेल्फ डिसिजन मेकिंग स्मार्ट आणि इंटेलिजंट सेन्सर ला स्वतःहून गोष्टी कराव्या लागतात उदाहरणार्थ सेल्फ डिसिजन सभोवतालच्या परिस्थितीवर आधारित सेल्फ मॉनिटरिंग इत्यादी हे स्मार्ट सेन्सर मधल्या इनबिल्ट असलेल्या प्रोसेसर मुळे शक्य होते स्मार्ट सेन्सरबद्दल सर्वात महत्वाचे फंक्शन म्हणजे कमी केलेली किंमत कारण जर किंमत कमी केली गेली नाही तर या वेगवेगळ्या सेन्सरच्या अधिक प्रती मिळविण्यासाठी स्केल अप आणि त्यास पुढे रेपलिकेट करणे शक्य नाही आपण मिल्क प्रोसेसिंग युनिट चे उदाहरण पाहूया यात स्मार्ट मिल्क पॅकेजिंग युनिट बद्दल बोलूया आणि पैसे पिकली स्मार्ट मिल्क पॅकेजिंग युनिटमध्ये सेन्सिंग कशा प्रकारे होते ते पाहूया मिल्क पॅकेजिंग युनिटमध्ये आउटलेट टॅबच्या अनुषंगाने सेन्सर्स इन्स्टॉल करावे लागतात मग काही इंपेलर असतील जे सेन्सर्सशी संलग्न असतील जेव्हा दूध हलते तेव्हा हे इंपेलर फिरतील म्हणूनच मला वाटते की आपल्यातील बहुतेकांनी हे आधीच पाहिले आहे की हे इंपेलर काहीतरी गोल आकारात असतात आणि त्याच्या पृष्ठभागावर काही ब्लेड्स आहेत म्हणून जेव्हा दुधासारखे काही द्रव वाहतात जेव्हा दूध हालते आणि इलेक्ट्रिकल सिग्नल कंट्रोल युनिटला पाठवते तेव्हा इंपेलर स्पिन होते जेव्हा थ्रीशोल्ड thresholdउंबरठा गाठला जातो तेव्हा नियंत्रक द्रवपदार्थाच्या प्रवाहाचे प्रमाण थांबत असे इंडस्ट्री स्केल असलेले सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्स भिन्न ऑपरेटिंग सिस्टम्सचे सपोर्ट करतील उदाहरणार्थ झेफ्यर उबंटू ओपेनस्यू उब्लिनक्स आर्चलिनक्स अँड्रॉइडिंग या स्मार्ट सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्समध्ये वापरल्या जाणार्या काही ऑपरेटिंग सिस्टम आहेत स्मार्ट सेन्सिंग आणि अॅक्ट्युएशनच्या अॅप्लिकेशन्ससाठी वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषा म्हणजे सी सी प्लस प्लस C पायथन जावा लुआ आणि इतर बर्याच भाषांमध्ये स्मार्ट सेंसिंग आणि अॅक्ट्युएशन वातावरण आणि प्रोग्रामिंगसाठी अलिकडच्या वर्षांत वापरल्या जात आहेत तर प्रोग्रामिंग उद्देशासाठी वेगवेगळ्या डिव्हाइस लायब्ररी उपलब्ध आहेत इंटेल आयओटी डिव्हाइस लायब्ररी अशी एक लायब्ररी आहे आणि त्यामध्ये भिन्न कंपोनेंट आहेत एक एमआरएए कंपोनेंट आहे जी जीएनयू लिनक्स प्लॅटफॉर्ममधील कम्युनिकेशन साठी लोअर लेव्हल स्केलेटन लायब्ररी आहे सेन्सर च्या इझी कनेक्टिविटी साठी हायर लेव्हल एपीआय असलेला अजून एक कंपोनेंट आहे तसेच यूपीएम ऍप्लिकेशन्स ला कंट्रोल करण्यात मदत करते हे यूपीएम एमआरएए एकत्रितपणे इंडस्ट्री उद्योग ग्रेड सेन्सिंगला मदत करतात तर युटिलिटी इन इंडस्ट्रियल सब युनिट मोजमाप प्रोडक्शन प्रोडक्शन तपासणी पॅकेजिंग आणि शिपिंगमधील उपयोगिता इंडस्ट्रियल सेन्सर्समधील या काही उपयोगिता आणि त्यांचा वापर विविध इंडस्ट्रियल सब युनिट मध्ये आहेत सेन्सरचे कॅलिब्रेशन हे खूप महत्त्वाचे असते कॅलिब्रेशन हे सेन्सिंग सिस्टीमचा परफॉर्मन्स इंप्रो करण्यासाठी उपयोगी ठरते कॅलिब्रेशनसाठी डिफरंट सिस्टीम एडजस्टमेंट किंवा एरर काढाव्या लागतात अशाप्रकारे कॅलिब्रेशन केले जाते कॅलिब्रेशन वेळोवेळी करणे आवश्यक आहे कारण काही सेंसर ठराविक वेळेनंतर व्यवस्थितपणे काम करू शकत नाही असे सेंसरसाठी कॅलिब्रेशन करावे लागतात इंडस्ट्री ग्रेड सेंसर साधारणता हायली कॉम्प्लेक्स सिग्नल प्रोसेसिंग अल्गोरिदम वापरतात त्यांची बोर्ड सर्किट कॅलिब्रेशन ची काळजी घेते सिस्टममध्ये सेन्सर कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे आणि कॅलिब्रेशन केले जात आहे त्या साठी स्टॅंडर्ड रेफरन्स असणे देखील आवश्यक आहे कारण सेन्सरने काय करायचे आहे आणि वास्तविक मोजमाप किती असावे हे आपल्याला माहिती नसल्यास आपल्याकडे असे स्टॅंडर्ड रेफरन्स नसल्यास कॅलिब्रेशन करू शकत नाही कॅलिब्रेशन च्या प्रॉपर पद्धती वापरल्या पाहिजेत मोजमाप करताना काही स्टॅंडर्ड डिफरेन्स येऊ शकतात कारण आपण पाहिले आहेच की काही सेन्सर्स ठराविक वेळेनंतर प्रॉपर पद्धतीने काम करू शकत नाही म्हणून त्यांचे रिकॅलिब्रेशन आवश्यक असते इंडस्ट्रियल सेन्सर्स चे उदाहरण पाहूया अशा प्रकारचे सेन्सर्स नॅव्हिगेशन इंडस्ट्रीमध्ये ट्रॅकिंगच्या उद्देशाने वापरले जातात जीपीएस बेस सेन्सर्स नॅव्हिगेशन इंडस्ट्रीमध्ये शिपमेंट लॉजिस्टिक आणि ट्रक ट्रॅकिंग साठी वापरले जातात एग्रीकल्चर इंडस्ट्री मध्ये मातीची स्थिती मातीतील पाण्याची स्थिती माती ओलावा जमिनीतील पाण्याची पातळी वेगवेगळ्या हवामान पॅरामीटर्स रोपे वापरण्यासाठी माती खताचे प्रमाण पोषण सामग्री यासारख्या अन्य बाबींवर देखरेखीसाठी स्मार्ट सेन्सर वापरले जाऊ शकतात स्मार्ट सेन्सर्सचा हा शेती साठी वापर आहे तसेच हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सेन्सर उदाहरणार्थ बायोसेन्सरसारखे पल्स नाडी ऑक्सीमीटर सेन्सर बॉडी टेम्परेचर सेन्सर वापरले जाऊ शकतात त्याचप्रमाणे ईसीजी ईएमजी ईईजी साठी वेगवेगळे सेन्सर पारंपारिक पद्धतीने वापरले जाऊ शकतात परंतु आता आरोग्यासाठी काही स्मार्ट सेन्सर देखील बाजारात आले आहेत स्मार्ट गोळ्या आहेत ज्या मुळात गिळंकृत केल्या जाऊ शकतात आणि या गोळ्या मानवी रक्ताभिसरण यंत्रणेकडे जातात सेन्सरला मानवी शारिरीक मापदंडांची जाणीव समजण्यासाठी डिझाईन केले गेले आहे आणि नंतर मुळात ते शारीरिक दृष्ट्या पॅरामीटर्स विना वायरलेस सेन्स करून पुढील तपासणी साठी डॉक्टरांकडे पाठवणार आहेत रुग्णालयांमधील स्मार्ट बेड्स देखील सेन्सर्स वापरतात जे रुग्ण खाली पडण्यापासून रोखतात आणि रुग्णांच्या कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचालींबद्दल अहवाल पाठवतात रिटेल इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रियल सेन्सर देखील वापरले जातात उदाहरणार्थ आरएफआयडी ट्रॅकिंग चिप्स जीपीएस आणि आयओटीमुळे शिपमेंटचे स्थान ट्रॅक करणे शॉपिंग कार्टवरील सेन्सर देखील इंस्टॉल केले जातात असे केल्याने सुपरमार्केटमधून वेगवेगळ्या उत्पादनांची चोरी टाळणे शक्य आहे तर या सेन्सरचे भिन्न प्लेयर आहेत सेन्सर मॅन्युफॅक्चरर उत्पादक आहेत जे विविध प्रकारचे सेन्सर विकसित करतात आपल्याकडे डीटीएस बॉश हनीवेल ओमेगा हे काही सामान्य सेन्सर मॅन्युफॅक्चरर आहेत याप्रमाणेच जगभरात इतरही सेन्सर मॅन्युफॅक्चरर आहेत जे विविध प्रकारचे सेन्सर तयार करतात जेव्हा आपण सेन्सिंगबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला अॅक्ट्युएशनबद्दल देखील बोलणे आवश्यक आहे आणि इंडस्ट्रीमध्ये अॅक्ट्युएशनचे कार्य खूप महत्वाचे आहे अॅक्ट्यूएशन प्लॅटफॉर्मवर सेवा देण्यासाठी पीएलसीचा वापर करणे खूप महत्वाचे आहे पीएलसी म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर आणि हे प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक कंट्रोलर काही प्रकारचे विशेष हेतू असलेले डिजिटल कम्प्युटर आहेत ज्यात काही विशिष्ट कॅपाबिलिटी क्षमता आहेत पीएलसी मध्ये इंडस्ट्रियल प्रोसेस इंडस्ट्रियल मशनरी इत्यादी ऑटोमेटेड करण्यासाठी विशेष कॅपाबिलिटी असते तर या पीएलसी इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन साठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात पी एल सी चा वापर ऑटोमेशन हेतूसाठी आणि इंडस्ट्रियल इंटरनेट आणि आयआयओटी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी वाढविली जाऊ शकते टिपिकल पीएलसीचे तीन वेगवेगळे मॉड्यूल असतात सीपीयू मॉड्यूल ज्यामध्ये मध्यवर्ती प्रोसेसर आणि मेमरी असते आणि नंतर आपल्याकडे पावर सप्लाय मॉड्यूल असते ते संपूर्ण सर्किटरीला पावर पुरवते आणि इनपुट आउटपुट मॉड्यूल जे मुळात सेन्सर आणि अॅक्ट्यूएटरला जोडते हे पीएलसीचे कार्य कसे आहे आपण टिपिकल पी एल सिस्टीम च्या आर्किटेक्चर बद्दल बोलू टिपिकल पी एल सिस्टीम ला मेमरी आणि वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी इनपुट देण्याची व्यवस्था असते हे प्रोग्राम्स पी एल सिस्टीम वर रन होतात त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि इनपुट युनिट असतात इनपुट आऊटपुट युनिटच्या माध्यमातून रियल वर्ल्ड सोबत इंटरॅक्शन होत असते खरं तर हे इनपुट आउटपुट युनिट रियल वर्ल्ड सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी दोन भिन्न सेन्सर अॅक्ट्युएटर्स जोडून भिन्न पॅरामीटर्स सेन्स करतात सेन्सर हे एनालॉग किंवा डिजिटल प्रकारचे असू शकतात मुळात मेमरी आणि सीपीयू दरम्यान कम्युनिकेशन होते इनपुट आउटपुट ते मेमरी आणि इनपुट आउटपुट ते सीपीयू दरम्यान कम्युनिकेशन होते या सर्व गोष्टी इंटरकनेक्टेड असतात आणि डेटा सेंट करतात सर्वप्रथम मेमरी ऍड्रेस पाठवते इनपुट आऊटपुट मॉड्यूल कडून सीपीयू ला डेटा पाठवला जातो सीपीयू ला काही विशिष्ट कंट्रोल सिग्नल पाठवून कंट्रोल करणे शक्य असते कंट्रोल सिग्नल इनपुट आउटपुट मॉड्यूल कडून देखील येऊ शकतात टिपिकल पी एल सी आर्किटेक्चर कंपोनेंट रफ स्केच दाखवले आहे आता आपण जरा पुढे जाऊया आणि पीएलसीमध्ये घडणार्या सर्वात महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलू या मूलतः बहुतेक मशीनमध्ये पीएलसी वेगवेगळ्या लूप मधून जात असते स्कॅन सायकल पीएलसी स्कॅन सायकल असे सायकल असतात तर स्कॅन सायकलमध्ये लूपिंग होते सर्व प्रथम सायकल सुरू करणे आणि विविध पॅरामीटर्सचे वेळोवेळी मॉनिटरिंग करणे या गोष्टी कराव्या लागतात इनपुट मॉड्यूल कडून डेटा रीड करताना इनपुट मॉड्यूल चे स्टेटस चेक करावे लागते त्यानंतर यूजर ऍप्लिकेशन एक्झिक्युशन ची सायकल सुरू होते सीपीयू वेगवेगळ्या टास्क डायगोनसिस करते आणि शेवटी आउटपुट डेटा आउटपुट मॉड्यूल कडे लिहिला जातो आणि त्याला एक सायकल म्हटले जाते कारण या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर आपण दुसर्या पासवरुन जाता अशाप्रकारे मशीन चालू असेपर्यंत या ऍक्टिव्हिटीज होत असतात तर ही सायकल मुळात सर्व बाजूंनी कार्य करते आणि पुन्हा सुरवातीपासून रिपीट होते पीएलसी स्कॅन सायकल असे दिसते हे लूप पीएलसीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि ते सतत ते सादर करण्यासाठी जे काही डिझाइन केले आहेत त्या करण्यासाठी सतत काम करत राहतात तर आता परत जाऊया आणि जरासे पाहू तर स्काडा सिस्टम म्हणून ओळखल्या जाणार्या अशा काही गोष्टींमध्ये या पीएलसीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे इंडस्ट्री आपलिकेशन मध्ये स्काडा सिस्टीम महत्त्वाची आहे स्काडा म्हणजे सुपरवायझर कंट्रोल आणि डेटा एप्लीकेशन आणि ही एक प्रगत इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम आहे जी बर्याच गोष्टी करू शकते जसे की इंडस्ट्री ग्रेड स्काडा सिस्टमच्या मदतीने प्रोसेसिंग मॉनिटरिंग आणि डेटाचे अनालिसेस एकाच वेळी करता येते अशा प्रकारच्या सिस्टिम विविध साइटवरून लोकेशन वरून डेटा गोळा करून डेटा एक्टिवेशन सिस्टीम ला पुढच्या प्रोसेसिंगसाठी पाठवतात साधारणतः वाटर इंडस्ट्रीज ऑइल इंडस्ट्रीज पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज याप्रकारच्या इंडस्ट्रीज स्काडा बेस्ट सिस्टिम वापरतात स्काडा त्याचे वेगवेगळे कंपोनेंट आहेत एक सुपरवायझर सिस्टम एक ह्यूमन मशीन सिस्टम रिमोट टर्मिनल युनिट कंपोनेंट कम्युनिकेशन इंटरफेस सिस्टम किंवा कंपोनेंट आहे स्काडा प्रोग्रामिंग ही आणखी एक बाब आहे आपण पीएलसी बद्दल मागे बोललो आहोत मी पीएलसीचे रफ आर्किटेक्चर तुम्हाला दाखवले आहे आपण पीएलसी सायकल बद्दल बोललो आहेत पीएलसी सायकल सतत टास्क वर ऑपरेट करत असतात पीएलसी सायकल मशीन चालू आहे तोपर्यंत ऑपरेटिंग मोड मध्ये असतात पीएलसीच्या स्कॅडावर आधारित वेगवेगळे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर या सर्व टेक्नॉलॉजीच्या मदतीने इंडस्ट्रियल कंट्रोल केले जाऊ शकते आमच्याकडे इंडस्ट्री स्केलमध्ये एक वायरलेस सेन्सर आणि अॅक्ट्युएटर नेटवर्क आहे जे वेगवेगळ्या मशीनशी जोडते या नेटवर्कच्या सहाय्याने मशीन मशीन मानव आणि माणसांशी बोलत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे मॉनिटरींग कामे करता येऊ शकतात तर या सर्व डिफरंट इंटरॅक्शनचे मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग परीक्षण केले जाऊ शकते वायरलेस सेन्सर आणि अॅक्ट्युएटर नेटवर्कच्या वापराचा फायदा आपण आतापर्यंत पाहिले की वापर इतके कठीण नाही सेन्सर कॉमन असतात एकदा तुम्ही सेन्सर अॅक्ट्युएटर्स मिळाल्यावर सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्स इंस्टॉल करणे इतके अवघड नाही तर एकदा आपण सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्स इंस्टॉल केल्यानंतर हे सेन्सर्स एकमेकांशी बोलू शकतील यासाठी नेटवर्क केले जाऊ शकतात सिस्टम कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म नेटवर्कचे सेल्फ ऑर्गनायझेशन करण्यासाठी तेथे काही प्रि इंस्टॉल इन्फ्रास्ट्रक्चर वापरले जाऊ शकते आणि एकंदरीत हे वायरलेस सेन्सर आणि अॅक्ट्युएटर नेटवर्क टेक्नॉलॉजी कमी किंमतीचे आहेत म्हणूनच होलीजटेकली इंडस्ट्री क्षेत्रातील सेन्सर आणि अॅक्ट्युएटर नेटवर्क हे इंडस्ट्रीज साठी कमी किमतीची टेक्नॉलॉजी आहे या दृष्टीने भिन्न प्रकारचे विद्युतप्रवाह इलेक्ट्रो हायड्रोस्टॅटिक अॅक्ट्यूएशन सिस्टमचा वापर केला जाऊ शकतो प्रास्ताविक लेक्चर मध्ये आपण अॅक्ट्यूएशनचे भिन्न प्रकारचे कार्य विविध प्रकारचे अॅक्ट्युएटर वापरलेले आपण पाहिले आहेत यापैकी बरेच इंडस्ट्रीमध्ये उद्योगांमध्ये भिन्न हेतूंसाठी अॅक्ट्युएटर वापरले जाऊ शकतात परंतु अशी काही इंडस्ट्री स्पेसिफिक अॅक्ट्युएटर्स आहेत जी उंचावर आहेत आणि इंडस्ट्री ऍप्लिकेशनच्या वापरासाठी वापरली जाऊ शकतात तर हा इलेक्ट्रो हायड्रोस्टॅटिक अॅक्ट्युएटर्स पारंपारिक हायड्रॉलिक आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल अॅक्ट्युएटर्सचा पर्याय आहे इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक अॅक्ट्युएटर्स दोन्हीचे काही एकत्रित फायदे आहेत मूलत या इलेक्ट्रो हायड्रोस्टॅटिक अॅक्ट्यूएशन सिस्टमद्वारे त्यांच्या इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक भागांच्या फायद्यांचा एकत्रितपणे उच्च शक्ती क्षमता उच्च ऊर्जा कार्यक्षमता आणि विकेंद्रित अॅक्ट्यूएशन असू शकते त्यानंतर इलेक्ट्रो न्यूमॅटिक सिस्टम आहेत ज्यात मागील पारंपारिक अॅक्ट्युएटर्सपेक्षा अचूक फ्लो कंट्रोल ऍडव्हान्स कम्युनिकेशन कॅपाबिलिटी इम्प्रो डायग्नोस्टिक आणि अल्ट्रा हाय रिझोल्यूशन हे इलेक्ट्रिक अॅक्ट्युएटर्स आणि न्यूमॅटिक अॅक्ट्युएटर्स चे एकत्रित फायदे देखील आहेत हे सर्व अॅक्ट्युएटर सामान्यत हायब्रीड असतात जे इलेक्ट्रिक न्यूमॅटिक आणि इतर भिन्न क्षमता मेकॅनिकल अॅक्ट्युएटर्स एकत्र करतात तर या सर्व क्षमता एकत्रित झाल्या आहेत अधिक बनल्या आहेत ज्यामुळे या अॅक्ट्युएटर्सना अधिक प्रगत बरेच शक्तीशाली आणि अचूक बनवतात हे काही अॅक्ट्यूएटर मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर यासह आम्ही इंडस्ट्री स्किल सेन्सिंग आणि अॅक्ट्यूएशन लेक्चरचा शेवट केला आहे मी काय केले ते म्हणजे मी तुम्हाला हे विविध प्रकारचे इंडस्ट्री स्केल सेन्सर्स दर्शविले आहेत जे वापरले जाऊ शकले मी पीएलसी स्काडा आणि संबंधित आर्किटेक्चरबद्दल देखील बोललो आहे काही संदर्भ येथे आहेत आपणास पुढे स्वारस्य असल्यास मी बोललो त्या प्रत्येकाची सखोल माहिती शोधण्यास आपल्याला मदत करतील एक गोष्ट लक्षात ठेवा की इंडस्ट्री ग्रेड सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्सची जास्त आवश्यकता आहे परंतु त्याच वेळी त्यांना कमी किंमतीत यावे लागेल आपल्याकडे कमी किमतीचे सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर नसल्यास इंडस्ट्रीमध्ये कोणीही त्यांना इन्स्टॉल करण्यासाठी पैसे देणार नाही कारण जर इंडस्ट्रीमधील या सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्सची किंमत जास्त असेल तर प्रॉडक्टची उत्पादनांची किंमतही अप्रत्यक्षपणे वाढविली जाईल आणि ही गोष्ट सहजपणे कोणत्याही इंडस्ट्रीला याविषयी वाटणार नाही या लेखाच्या शेवटी हे वेगवेगळे संदर्भ आहेत Thank you धन्यवाद